विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर मागील वर्गात आम्ही खर्च पत्रकाबद्दल बोलण्यास सुरुवात केली जे व्यवस्थापन लेखा साधनातील एक महत्त्वाचे साधन आहे जे व्यवस्थापन निर्णय घेण्यास सुलभ करते जसे की मी तुम्हाला सांगितले आहे की मॅनेजमेंट अकाउंटिंग स्वतःच शिस्तबद्ध नसते त्यासाठी खर्च लेखा आणि आर्थिक लेखामधून भिन्न तंत्र घेतले आहेत व त्या माहितीला अर्थपूर्ण माहितीमध्ये कसे रूपांतरित करावे लागेल हे जाणून घेतले गेले आहेत जेणेकरून व्यवस्थापनाचे व्यवस्थापन निर्णय घेता येईल किंवा व्यवस्थापकीय निर्णय घेता येईल जे आपण व्यवस्थापन लेखामध्ये कार्य करू शकू ही शिस्त 1950 नंतर विकसित केली गेली आहे केवळ व्यवस्थापन निर्णय घेण्यास सुलभ करण्यासाठी कारण खर्च लेखा केवळ काही संबंधित माहिती व्युत्पन्न करते आर्थिक लेखा संबंधित माहिती तयार करते परंतु ती माहिती स्वतःच आपल्याला निर्णयाकडे नेण्यासाठी स्वयंचलितपणे पुरेसे नसते निर्णय घेण्यावर अवलंबून असते की आपण त्या माहितीचा कसा वापर करू ती माहिती आपल्यासाठी कशी उपयुक्त ठरते ते आमच्यासाठी कसे संबंधित आहे म्हणून मागील वर्गात मी यावर जोर दिला की अशी अनेक साधने व तंत्रे आहेत जिचा उपयोग आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी किंवा भिन्न व्यवस्थापकीय निर्णयासाठी करू शकतो किंवा असे म्हणा की भिन्न कंपन्या विविध संस्थांच्या व्यवस्थापनाकडून याचा उपयोग निर्णय घेण्यासाठी होतो आणि आम्ही चर्चा केली की खर्च पत्रक असे एक विधान आहे जे सामान्यत खर्च लेखा अंतर्गत तयार केले जाते परंतु खर्च पत्रकाद्वारे प्रदान केलेली माहिती व्यवस्थापकाद्वारे मोक्याचा निर्णय घेण्यासाठी अतिशय उपयुक्त निर्णय घेण्यासाठी वापरली जाते तर आम्ही किंमत पत्रकाच्या रचनेवर चर्चा करतो की किंमत पत्रक कसे तयार केले जाते त्यात काय समाविष्ट होते आणि कोणत्या प्रकारच्या उप खर्चावर ते कार्य करते कारण आपल्याला उत्पादनाची एकूण किंमत शोधून काढायाची आहे आणि या स्पर्धात्मक जगात आमची किंमत शक्य तितकी कमी असणे आवश्यक आहे मी मागील वर्गात तुमच्याशी त्याच गोष्टी बोलत होतो की आमची किंमत शक्य तितकी कमी असेल कारण आम्हाला या जगाशी स्पर्धा करायची आहे कारण आता वस्तू आणि सेवांची कमतरता नाही आम्ही जागतिकीकरण जगात जगतो आम्ही अशा जागतिकीकरण जगात जगतो जेथे कोणतीही कमतरता नाही पुरवठा बाजू ही सुधारली आहे हे पूर्वीचे होते उदाहरणार्थ 1991 मध्ये आणि त्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण होण्यापूर्वी पुरवठा किंवा पुरवठा साइटची कमतरता होती आणि काही विशिष्ट क्षेत्र कमकुवत होते कारण बहुतेक क्षेत्रे सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव होती म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील एक किंवा दोन युनिट या देशातील किंवा संपूर्ण ग्राहकांच्या गरजा भागवत होती त्यामुळे वस्तू आणि सेवांचा तुटवडा असू शकेल आणि ते जे काही उत्पादक आणि सरकारी फर्म मार्केटमध्ये उत्पादन आणि विक्री करत होते अशा कंपन्या त्यांचे उत्पादन बाजारात विकण्यात यशस्वी असल्याचे म्हटले होते परंतु यासारख्या परिस्थितीसाठी उदाहरणार्थ जर मी 1990 पूर्वी किंवा 90 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत जर तुम्ही स्टील क्षेत्राबद्दल बोलत असताल स्टील क्षेत्रामध्ये नव्वद टक्क्यांहून अधिक वाटा असणारया एका कंपनीचे स्टील क्षेत्रामध्ये वर्चस्व होते आणि ती सार्वजनिक सार्वजनिकरित्या चालवली जाणारी कंपनी होती किंवा आपण त्यास सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणू शकता स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे स्टील पुरवले जात होते किंवा ती कंपनी उत्पादन करण्यास जबाबदार होती आणि म्हणतात की या देशातील लोकांच्या स्टीलशी संबंधित गरजा पुरविणे किंवा ती पूर्ण करण्याची जबाबदारी यांची होती केवळ एक कंपनी सुमारे दहा दशलक्ष लोक प्रचंड देश मोठा देश आणि फक्त एकच कंपनी गरजा पूर्ण करीत आहे आणि जे कि अत्यंत महत्त्वाचे उत्पादन स्टील आहे आणि फक्त एक कंपनी उत्पादन करीत आहे तेथे कोणतीही स्पर्धा नसते जेव्हा तेथे कोणतीही स्पर्धा नसते आपण जे काही कचरा तयार कराल व बाजारपेठेत आपल्याला ते उत्पादन ज्या किंमतीला विकायचे असेल त्या किंमतीत लोक त्या कंपनीकडून ते उत्पादन खरेदी करण्यास बांधील असतात पण जागतिकीकरणानंतर जेव्हा खासगी क्षेत्रातील सहभागासाठी स्टील क्षेत्र सुरू झाले तेव्हा आपणास दिसून येईल की सेलने महत्त्वपूर्ण बाजार गमावला आहे आणि मी असे म्हणू शकतो की उत्पादनातील निकृष्टतेमुळे व उत्पादनाच्या उच्च किंमतीमुळे सेलचे विक्रीचे निम्मे बाजार हरवले आहेत आता जेव्हा खाजगी क्षेत्रातील खेळाडू उदाहरणार्थ वेस्टर्न मार्केट देशाच्या पश्चिम भागात आपल्याकडे एसआर आणि लॉयड स्टील या दोन कंपन्या आहेत ते चांगल्या प्रतीचे स्टील तयार करीत आहेत आणि ते लोकांना अत्यंत स्पर्धात्मक किंमतीने विकत आहेत म्हणजे याचा अर्थ आता लोक सेलवर किंवा त्यांच्या विक्रीवर अवलंबून नसतील त्याचप्रमाणे दक्षिणेकडील जिंदल विजय नगर स्टील प्रकल्प ज्यास आता जेएसडब्ल्यू जिंदल स्टील वर्क्स म्हणून ओळखले जाते 1991 नंतर जेव्हा आशियातील प्रथम हाय टेक स्टील प्लांटची स्थापना झाली जेव्हा खासगी क्षेत्रातील सहभागासाठी स्टील क्षेत्र सुरू केले गेले होते आता सेलनेही जवळजवळ दक्षिणेकडील बाजार गमावला सेलने आता त्यांची अर्धी बाजारपेठ गमावली आहे जी ते त्यांचे उत्पादन मध्य भारतात उत्तर भारतात किंवा पूर्वेकडील बाजारपेठेत विकत होते आता खाजगी क्षेत्रातील या खेळाडूंमध्ये विक्री होऊ शकते या खाजगी क्षेत्रातील कंपन्या या बाजारांना केवळ देशाच्या पश्चिम भागापर्यंत किंवा देशाच्या दक्षिणेकडील भागात मर्यादित ठेवत नाहीत ते मध्य भारतात येत आहेत आणि त्यांचे उत्पादन उत्तर बाजारातही विकले जात आहेत ते त्यांचे उत्पादन पूर्वेकडील बाजारातही विकत आहेत बाजारामध्ये या अत्यंत कार्यक्षम खेळाडूंशी स्पर्धा करणे सेलला अवघड आहे आणि इतर अनेक घटकांशिवाय सेलमध्ये स्पर्धा करण्यात अपयशी ठरलेले एक महत्त्वाचे घटक म्हणजे खाजगी क्षेत्रातील खेळाडूंची किंमत ही आहे कारण उत्पादनाची किंमत उत्पादन खर्च कमी ठेवणे किंवा त्याचे नियंत्रण फार महत्वाचे आहे अशा परिस्थितीत आपण उत्पादनावरील किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम नसल्यास आपण बाजाराच्या बाहेर आहात कारण आजच्या अर्थव्यवस्थेत किंवा आजच्या बाजारपेठेतील नफा उत्पादन किंमतीवर अवलंबून असतो आपण विक्री किंमत वाढवू शकत नाही आपण आपला नफा वाढवू इच्छित असल्यास आपण उत्पादन किंमत कमी करा आणि हि किंमत कमी करण्यासाठी आपल्याला हे माहित असले पाहिजे की कमीतकमी शक्य किंमतीत एखाद्या उत्पादनाची किंमत कशी नियंत्रित करावी यासाठी काय करावे त्याचप्रमाणे आपण जड उद्योगांबद्दल बोलतो किंवा विद्युत क्षेत्रात टर्बाइन्स क्षेत्रात असू शकतो उदाहरणार्थ हे सार्वजनिक क्षेत्र बीएचईएलसाठी राखीव होते जे या देशातील संपूर्ण बाजारपेठेसाठी काम करीत होते भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड जे हायड्रो टर्बाइन्सच्या निर्मितीमध्ये आहे ते वीज निर्मितीसाठी म्हणतात म्हणून ते बाजारात केवळ उर्जा उपकरणांचे उत्पादन आणि विक्री करीत होते उदारीकरणानंतर बर्याच ठिकाणी बाजारपेठा समोर आल्या आहेत किर्लोस्कर एक आहेत जनरल इलेक्ट्रिकल एक आहे खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या या क्षेत्रात आल्या आहेत तर भेलला आता स्पर्धेस सामोरे जावे लागत आहे आणि नुकतीच ती नफा चालणार्या कंपनीकडून तोट्याची कंपनी बनली आहे तर हे का झाले आहे कारण भेल देखील किंमतीवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि जर आपण किंमतीवर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर कोणीतरी येऊन ग्राहकांना असे उत्पादन दिईल जे गुणवत्तेत चांगले आहे आणि किंमतीत खूप स्पर्धात्मक आहे ग्राहकांमध्ये त्यांची निष्ठा विद्यमान कंपनीकडून नवीन कंपनीकडे का बदलली पाहिजे तर खर्च हा एक महत्वाचा घटक आहे विशेषत उत्पादन क्षेत्रात अगदी सर्व्हिसिंग क्षेत्रात देखील उदाहरणार्थ आम्ही सेवा क्षेत्राबद्दल बोलू आता मोबाईल टेलिफोनिकमध्ये जेव्हा आमच्याकडे फक्त एअरटेल व्होडाफोन बीएसएनएल सारख्या कंपन्या होत्या तेव्हा आम्हाला रिलायन्स जेआयओसारख्या अत्यंत कार्यक्षम खेळाडूकडून बाजारात दिलेली स्पर्धा किंवा बाजारात येताना दिसले नाही जेव्हा रिलायन्स JIO उत्पादन बाजारात आले तेव्हा या कंपन्या मार्केटमध्ये कसे टिकायचे याचा विचार करण्यास बाध्य होत्या कारण ते बाजारात जे काही सेवा देत होते आणि जे काही ग्राहकांकडून पैसे आकारत होते ते आपण स्पर्धात्मक म्हणू शकता असे अजिबात नव्हते म्हणजे जेव्हा रिलायन्स JIO बाजारात आला तेव्हा त्याने बाजारात क्रांती आणली आज आपल्याला आढळले आहे की डेटा दर खाली आला आहे आपला talk time खूप स्वस्त आणि खूप परवडण्यासारखा आहे प्रत्येकाकडे एक फोन आहे आणि त्यातील बरेच लोक रिलायन्स JIO ची उत्पादने आणि सेवा वापरत आहेत त्यामुळे अस्तित्वात असलेल्या कंपन्यांना विद्यमान खेळाडूंना बाजारपेठेची उष्णता जाणवू लागली आहे कारण ग्राहकांनी आपला आधार हा विद्यमान सेवा प्रदात्याकडून नवीन सेवा प्रदात्याकडे हलविणे सुरू केले आहे आणि एका कंपनीने व्होडाफोन सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीला टक्कर दिली आहे व्होडाफोन आणि आयडिया यांनी आता एकत्रित कार्य करण्यास सुरू केले आहे कारण त्यांना असे वाटू लागले आहे की बाजारात त्यांची वैयक्तिक किंवा स्वतंत्र ओळख स्वत च्या मालकीच्या आधारे बाजारात टिकवणे खूप कठीण आहे बाजारात एकल अस्तित्व आणि एकमेकांशी स्पर्धा करणे हे खूप कठीण जाईल कारण आम्ही रिलायन्स सोबत स्पर्धा करू शकणार नाही स्वत बीएसएनएलला स्पर्धा जाणवू लागली आहे आणि बहुतेक लोक बीएसएनएलवर खूष नाहीत म्हणजे याचा अर्थ हे सर्व यावरती अवलंबून असते कि सेवा प्रदाता कोण आहे सेवेची गुणवत्ता काय आहे आणि सेवा प्रदाता सेवा प्रदान करण्यासाठी कोणती किंमत आकारत आहे आणि शेवटी मोठ्या प्रमाणात किंवा जास्तीत जास्त शक्य विस्ताराद्वारे उत्पादनाची किंवा सेवेची किंमत कॉस्ट वर अवलंबून असते आपण आपल्या उत्पादनास कशी किंमत देत आहात कारण जर आपण आजच्या स्पर्धात्मक बाजारात किंमत वाढवत असाल तर लोक आपले पूर्वीचे ग्राहक होतील ते आपले उत्पादन खरेदी करणे थांबवतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक स्पर्धा ज्यामुळे कंपन्यांना किंमतीबद्दल विचार करण्यास आणि ती कमी करण्यास भाग पाडले जाते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक किंमत संवेदनशील असतात आणि ही अर्थव्यवस्था किंमतीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असते लोकांचे उत्पन्न मर्यादित आहे आपल्याकडे अमर्यादित उत्पन्न नाही म्हणून आम्ही नेहमीच गुणवत्तेची अपेक्षा करतो जर काही सेवा प्रदाता किंवा काही उत्पादक या बाजारपेठेत सेवा देत असतील किंवा बाजारात असे उत्पादन घेऊन येत आहेत जे किंमतीत कमी आहेत किंवा किंमतीत खूप स्पर्धात्मक आहेत परंतु गुणवत्तेत फार स्पर्धात्मक नाहीत तरीही काही वेळा लोकांनी स्वीकारले कारण त्यांना माहित आहे की त्यांना दिलेली किंमत आणि त्या उत्पादनासाठी त्यांना मिळणारी गुणवत्ता खरोखर तुलनात्मक आहे आणि लोक खूप आनंदित आहेत कारण मर्यादित उत्पन्नासह ते किंमतीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील लोक असतात म्हणून किंमतीतील कोणत्याही कपातीच्या बाबतीत आपल्याला सकारात्मकपणे प्रतिक्रिया प्राप्त होते आणि आम्ही आमच्या हातात असलेल्या मर्यादित उत्पन्नातून ते घेत असलेले फायदे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो म्हणून कोणत्याही व्यक्तीसाठी कोणतीही कंपनी कोणतीही संस्था ते मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील असोत किंवा सर्व्हिसिंग क्षेत्रात असतील जर त्यांना बाजारात टिकायचे आणि समायोजित करायचे असेल तर त्यांना किंमत कमी करावी लागेल तर खर्च कसा कमी करायचा मागील वर्गात आम्ही खर्च पत्रकाच्या संकल्पनेबद्दल चर्चा केली आम्ही खर्च पत्रक कसे तयार करावे याबद्दल देखील शिकलो बरोबर तर खर्च पत्रक कसे तयार करावे हा महत्वाचा घटक आहे आणि खर्च पत्रक कोणत्या हेतूने कार्य करते खर्च पत्रक कोणत्या हेतूने कार्य करते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किंमत पत्रकाचा मुळात एकूण किंमत वेगवेगळ्या उप खर्चामध्ये विभाजित करण्याचा उद्देश आहे आम्ही आधीपासूनच पाहिले आहे की एकूण किंमत वेगळ्या उप किंमतीची गणना केल्यावर येते आणि नंतर या 4 किंवा 5 उप किंमतींची बेरीज केल्यानंतर अंतिम किंमत येते त्यामुळे कोणत्याही वेळी किंमत खर्चाच्या नियंत्रणाबाहेर गेल्यास योग्य किंमतीचा कोणता भाग आपल्यासाठी समस्या निर्माण करीत आहे आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवता येईल आणि आपण कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे हे आपण सहजपणे शोधू शकतो जेणेकरून उत्पादनाची एकूण किंमत नियंत्रणात राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या खर्चाच्या कोणत्या घटकाची काळजी घ्यावी यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून त्या विशिष्ट घटकाची 5 ते 10 टक्के किंमतदेखील कमी केली जाईल आमच्याकडे एकूण किंमत वारंवार येते म्हणून आम्ही पाहिले आहे की एकूण किंमतीला पोचण्यासाठी किंमतीचे विवरण पत्र तयार करावे लागेल आम्ही प्रथम प्राइम कॉस्टची गणना करतो त्यानंतर आम्ही फॅक्टरी खर्चाची गणना करतो त्यानंतर आम्ही उत्पादन खर्चाची गणना करतो आणि मग आम्ही विक्रीच्या किंमतीची गणना करतो आणि शेवटी एकूण खर्च म्हणजे विक्रीची किंमत ही एकूण किंमत असते आणि आम्हाला बाजारातील विक्री किंमत आणि युनिट्सची संख्या माहित असल्याने आम्ही विक्री किंमतीसह गुणाकार करीत आहोत ज्याचा अर्थ असा आहे की आम्ही ज्या युनिट तयार करणार आहोत त्या युनिटच्या संख्येला किंमतीने गुणुन आम्हाला एकूण विक्री मूल्य मिळेल एकूण विक्री वजा एकूण खर्च ऑपरेटिंग नफ्याची किंमत देते तर याचा अर्थ असा आहे की आपण खर्च पत्रक कसे तयार करावे हे शिकलो आहोत परंतु हा व्यवस्थापन लेखाचा विषय नाही हा खर्च लेखाचा एक भाग आहे खर्च लेखा अंतर्गत किंवा कॉस्ट अकाउंटिंग अंतर्गत आम्ही खर्च पत्रक कसे तयार करावे ते शिकतो परंतु त्या संबंधित माहितीचा वापर कसा करायचा किंमतीवर नियंत्रण कसे ठेवायचे खर्चाचे नियोजन करण्यासाठी साधन म्हणून ते कसे वापरावे किंमतीचे नियोजन करणे खर्चाची अंमलबजावणी करणे किंमत नियंत्रित करणे यासाठी याचा कसा वापर करावा आपल्याला अगदी भिन्न कोनातून एका अत्यंत गंभीर कोनातून सामरिक कोनातून पहावे लागेल आणि नंतर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच कॉस्ट नियंत्रण कसे करावे मागील वर्गात संरचनेवर चर्चा केली आहे आता मी काही अगदी सोप्या समस्या लिहिल्या आहेत ज्यापैकी एक किंवा दोन अगदी सोप्या समस्यांविषयी आपण चर्चा करू मग आपण काही वेगवेगळ्या जटिल समस्यांविषयी देखील चर्चा करूया खर्च पत्रक कसे तयार करावे आणि जे काही माहिती खर्च पत्रकाच्या साहाय्याने तयार होते त्याचे विश्लेषण कसे करावे त्यातील अर्थपूर्ण माहिती काढावी आणि एकूण खर्च नियंत्रणासाठी ते साधन म्हणून कसे वापरावे कारण खर्च पत्रक तयार करणे ही एक गोष्ट आहे खर्च पत्रकात दिलेली माहिती वापरणे ही इतर गोष्ट आहे तर आपण ते तयार करू शकता किंमत पत्रक तयार करणे ही देखील एक सोपी प्रक्रिया नाही ही एक अवघड प्रक्रिया आहे ही एक कठीण घटना आहे आणि मी आपणास सांगितले की सर्वप्रथम हे एक सर्वात गोपनीय कागदजत्र आहे हे कोणाबरोबरही बाहेरील व्यक्तीशी सामायिक केले जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे किंमत पत्रक सामान्यत त्या भागातील तज्ञ म्हणून ओळखले जाणारे लोक तयार करतात कारण आपण औद्योगिक क्षेत्राबद्दल चर्चा करू म्हणजे आम्ही सोपा उद्योग जे कि फर्निचरचे उत्पादन करते त्याबद्दल बोलत नाही तुम्ही मोठ्या वस्तू तयार करीत आहात तेव्हा त्यासाठी किती लाकडी सामग्री आवश्यक आहे हे सहज ठरवु शकता किती स्टील आवश्यक आहे किती इतर उप साहित्य आवश्यक आहेत नेल्स आवश्यक आहेत स्क्रू आवश्यक आहेत याबद्दल आपण बोलणार नाही आहोत हे एक अगदी सोपे काम आहे जे आपण सहज करू शकतो खुर्ची बनवण्यासाठी लागणारी कामगार किंमत किती असेल एक किंवा दोन मजूर किती वेळ घेतात मशीनची किंमत काय आहे एखाद्या वस्तूचे अवमूल्यन किती आहे ह्या गोष्टी आपण सहजपणे मोजू शकतो ओळखू शकतो पण रासायनिक उद्योगासारख्या उद्योगांबद्दल बोला एका तयार उत्पादनाच्या उत्पादनासाठी शेकडो उप उत्पादनांचा वापर करावा लागतो आणि कधीकधी आम्ही मिलीग्राममध्ये सामग्री वापरतो तर तयार उत्पादनातील एक युनिट तयार करण्यासाठी किती मिलिग्राम पदार्थ वापरावे लागतात ते खरोखर खूप गुंतागुंतीचे काम आहे खूप कठीण काम आहे आणि कधीकधी आपली सामग्री इतकी महाग असते की जर आपण त्या वस्तूचा अगदी थोडासा भाग जरी उधळला तर त्या फर्मचे फारच मोठे नुकसान होऊ शकते म्हणून आपल्याला किंमतीचे विश्लेषण करताना प्रथम अशा उद्योगांमध्ये खर्च पत्रक तयार करावे लागेल आणि अशा उद्योगांमध्ये खर्च पत्रक तयार करणे जेथे आपण फार्मास्युटिकल्सविषयी बोलता आपण रसायनांविषयी बोलता आपण पेट्रो रसायनांविषयी देखील बोलता येथे हे अगदी कठीण जाते जेव्हा कधीकधी बर्याच महागड्या सामग्रीचा वापर केला जातो आणि नंतर आपल्याला अंतिम औषध बनविण्याबद्दल विविध प्रकारच्या निविष्ठांची किती सामग्री आवश्यक आहे हे जाणून डमी कॉस्टशीट तयार करावी लागेल आज त्यांची किंमत किती आहे आणि पुढच्या एक वर्षात तिथे काय अपेक्षित आहे ते साहित्य कोठून आणायचे आणि ते साहित्य कसे संग्रहित करावे एकूण खर्च मोजणी ही एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया आहे आणि एकदा का आम्ही त्यांचे खर्च पत्रक विकसित केल्यास आम्ही ते आमच्याकडे एक गोपनीय दस्तऐवज म्हणून ठेवतो जे मुळात आपण असे म्हणू शकताे कि हे असे विधान आहे जे आम्हाला मदत करते उत्पादनाची किंमत कशी नियंत्रित ठेवता येईल याबद्दल मार्गदर्शन करते कारण जर आपण एखादे खर्च पत्रक विकसित केले आणि आमच्या प्रतिस्पर्ध्यास त्याबद्दल माहिती झाली तर उत्पादनाच्या किंमतीची गणना कशी करावी आणि तयार केलेल्या उत्पादनाच्या एका युनिटमध्ये रूपांतरित करण्यासाठी विविध उप घटक किंवा उप साहित्य कसे जोडावे याबद्दल त्यांना माहिती होईल मग प्रत्येकजण ते सहजपणे करू शकतो आणि जर एखादी फर्म एक औषध 2 रुपयांना विकत असेल व दुसरी फर्म ते 3 रुपयांना विकत असेल तर ज्या फॉर्ममध्ये ती 3 रूपयांमध्ये विकली जात आहे त्यांना ते 2 रुपयांना कसे विकायचं ते समजू शकेल कोणताही पैसा वेळ कोणतीही संसाधने खर्च न करता त्यांना प्रतिस्पर्ध्यांकडून महत्वाची माहिती सहज मिळवता येते म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येकजण त्यास 2 रुपयांना विक्री करण्यास सुरुवात करेल कारण त्यांना हे माहित आहे साहित्य कसे वापरावे साहित्य कोठे जतन करावे सामग्रीचे विवेकीपणे वाटप कसे करावे आणि एकंदर खर्च कसा नियंत्रित ठेवावा तर ते खूप सोपे काम असेल म्हणून ते प्रत्येकासह सामायिक केले जात नाही ते एक अतिशय गोपनीय कागदपत्र आहे आणि लोकांना सहसा ते मिळत नाहीत कधीकधी प्रतिस्पर्धी हेरांचा वापर करतात किंवा बाजारपेठेतील सर्वोत्कृष्ट कंपन्यांकडे त्यांचे कर्मचारी म्हणून पाठवितात आणि काही काळ तेथे काम सुरू करतात खर्चपत्रकाचा ताबा घेतात नोकरी सोडतात जुन्या संस्थेत परत येतात आणि जुन्या फर्मला मदत करतात हे कदाचित काही काळ शक्य असेल परंतु ते एक बरेचसे गोपनीय कागदपत्र असते तर एकूण किंमतीवर जर आपण फक्त साहित्य श्रम आणि इतर खर्च वाढवून उडी मारली तर आपण त्यावरती नियंत्रण कसे ठेवावे ते शोधू शकणार नाही आणि या विषयाचे आमचे उद्दीष्ट आहे की उत्पादन प्रक्रियेचे नियोजन अंमलबजावणी आणि नियंत्रण वितरण प्रक्रिया विक्री प्रक्रिया आणि विक्री सेवा प्रक्रिये नंतरचे नियंत्रण याबद्दलची माहिती मिळावी म्हणूनच कल्पनांच्या संकल्पनेपासून ते बाजारातल्या उत्पादनांच्या विक्रीच्या सेवेपर्यंत आपला खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्हाला खर्चाच्या बाबतीत अत्यंत प्रभावी अत्यंत सावध आणि अत्यंत विशिष्ट असावे लागेल बर्याच कंपन्या मार्केटमध्ये अपयशी ठरल्या आहेत कारण ते उत्पादनाची किंमत नियंत्रित करू शकत नाहीत आता उदाहरणार्थ मी तुला परत मागे घेउन जाईल कदाचित 15 ते 20 वर्षांपूर्वीचे असेल जेव्हा आम्ही जागतिकीकरण केलेली अर्थव्यवस्था नव्हती किंवा आम्ही 1991 मध्ये जागतिकीकरणाची घोषणा केली तेव्हा देखील त्यानंतरही पुढील 5 ते 6 वर्षे जागतिकीकरणाचे परिणाम दिसले नाहीत आणि 2000 नंतर जागतिकीकरणाचा प्रत्यक्ष परिणाम आपल्याला दिसू लागला म्हणूनच या जागतिकीकरणापूर्वी आणि जागतिकीकरणा नंतर काही वर्षांपूर्वी जर आपण वेगवेगळ्या उद्योगांबद्दल चर्चा केली तर मी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचे उदाहरण घेईन इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये उदाहरणार्थ कलर टीव्हीचे उत्पादक आपल्याकडे बाजारात कलर टीव्ही बनविणारे अनेक लोक आहेत जे लोकांची गरज भागवित आहेत आणि त्या वेळच्या काही कंपन्यांचे नावं घ्यायची झाल्यास डायनोरा सलोरा टेस्ला अशा बर्याच कंपन्या होत्या आपण ते पश्चिमेतील आहेत असे म्हणतात नंतर आमच्याकडे इतर कंपन्या आहेत आणि त्या वेळच्या खेळाडू आणि प्रमुख असणारया पुढील दोन कंपन्यांपैकी एक व्हिडिओकॉन इलेक्ट्रॉनिक्स आणि दुसरी ओनिडा होती बरोबर या दोन कंपन्यांच्या एकूण बाजारपेठेच्या जवळपास 45 टक्के हिस्सा होता म्हणजे एकूण बाजारातील वाटा या दोन कंपन्यांचा एकत्रित बाजाराचा हिस्सा म्हणजे जवळपास 50 टक्क्यांहून अधिक होता 50 टक्के बाजारपेठ या दोन कंपन्यांकडे होती आणि इतर कंपन्यांकडे उर्वरित 50 टक्के बाजारपेठ होती तर आपण हे समजू शकतो कि भारताची बाजारपेठे किती मोठी आहे आणि किती मोठा हा देश आहे आणि या दोन कंपन्यांना प्रमुख मानले जात होते म्हणून त्या वेळी राइझर त्यांची उत्पादनाची गुणवत्ता खूप चांगली उत्कृष्ट मानली जात असे बाजारामध्ये उत्पादनातील भिन्न श्रेणी कशीही असोत बाजारात सीटीव्ही व्हिडिओकॉनच्या बाजारामधील सीटीव्हीचे उत्पादन ओनिडा सर्वोत्कृष्ट मानले गेले कारण आम्ही सॅमसंग एलजी सोनी यांचा कलर टीव्ही पाहिला नाही 1991 नंतर या कंपनींनी भारतात प्रवेश केला होता परंतु त्यांच्या उत्पादनास लोकांपर्यंत येण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागला म्हणून आमच्या गरजा त्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या पुरवत होत्या आणि नंतर जेव्हा बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या आणि जेव्हा आम्ही त्यांचे उत्पादन त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि त्यांनी उत्पादनासाठी आकारण्यास सुरुवात केलेली किंमत पाहिली आम्हाला समजले की भारतीय फर्म समायोजित करणे आणि नंतर ग्राहकांचे शोषण करणे इलेक्ट्रॉनिक उद्योगातील ग्राहकांना जे काही उत्पादन दिले आणि जे शुल्क आकारले जाते ते खरोखर लोकांना लुबाडत होते आणि त्यावेळी पहा की बाहेरून कोणतीही स्पर्धा नव्हती उत्पादन आणि वितरण आणि विक्री जे काही होते ते फक्त भारतीय कंपन्या भारतीय उत्पादकांकडून होते तर कुणीतरी गुणवत्तेत चांगले होते तर कोणीतरी गुणवत्तेत चांगले नव्हते परंतु फरक फारसा महत्त्वपूर्ण नव्हता दुसरी गोष्ट म्हणजे किंमतीतील फरक देखील फार जास्ती नव्हता कारण कोणीही किंमत नियंत्रणाची काळजी घेतली नाही आणि ते नंतर घडलं जेव्हा जागतिकीकरण भारतात स्वीकारलं गेलं तेव्हा तुम्ही पाहा कि या सर्व मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या कोरियाच्या दोन सॅमसंग आणि एलजी एक जपानमधील सोनी या तीन कंपन्या भारतात आल्या भारतात आल्या सुरू झाल्या व इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत किंवा भारतातील इलेक्ट्रॉनिक ग्राहकांची सेवा करण्यास सुरुवात केली आणि आज आपण पाहता की आता कोणतीही भारतीय कंपनी अस्तित्वात नाही व्हिडिओकॉन आणि ओनिडा जे त्यावेळी बाजारपेठेतील अग्रणी होते जवळजवळ 50 टक्के अर्धा बाजार त्यांच्या हातात होता ते कोठेही उपलब्ध नाहीत जास्तीत जास्त ते बाजारपेठेत 1 ते 2 टक्के भागभांडवल टिकविण्यासाठी धडपडत आहेत म्हणूनच त्यांचा बाजाराचा हिस्सा 50 टक्क्यांवरून जवळपास 1 टक्के किंवा दीड टक्क्यांपर्यंत खाली आला आहे म्हणजेच ते बाजारातून बाहेर का गेले आहेत त्यांनी बाजारपेठ का गमावली आहे आणि लोकांनी त्यांचा नाकार का केला याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे एक महत्त्वाचे कारण ते ज्या उत्पादनासह ते बाजारपेठेत सेवा देत होते आणि त्यांची कॉस्ट किंवा प्राईस जे ते आकारत होते कारण ग्राहक प्राईस देतात परंतु कॉस्ट देत नाहीत या विषयाचा विद्यार्थी म्हणून आपल्याला प्राईस आणि कॉस्ट यांच्यातील फरक लक्षात घेताना खूप सावधगिरी बाळगावी लागेल मूलत कॉस्ट ही एक परिपूर्ण उत्पादन किंवा सेवा मिळविण्यासाठी बलिदान देणार्या एकूण संसाधनांची बेरीज आहे आणि त्या कॉस्ट मध्ये आपण सीमांत नफ्याचा भागा जोडतो तेव्हा शेवटी आपल्याला ती प्राईस मिळते म्हणून आम्ही येथे असलेल्या प्राईस बद्दल बोलत आहोत आणि एक स्पर्धात्मक प्राईस विकसित करण्याचा आधारभूत कॉस्ट असते आपल्याकडे कॉस्ट नसल्यास आपण प्राईस विकसित करू शकत नाही म्हणून कॉस्ट अधिक मार्जिन सेवा प्रदात्याचा किंवा उत्पादकाचा नफा मार्जिन म्हणजेच एकूण किंमत होय तर याचा अर्थ असा आहे की या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून त्या वेळेला आकारण्यात आलेली प्राईस आणि ते भारतीय बाजारपेठेत जे उत्पादन देत होते तो खरोखरच एक तडा होता आणि जेव्हा आम्ही या तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांचे उत्पादन पाहिले तेव्हा आम्ही खरोखरच भारतीय कंपन्यांना अक्षरशः नकार दिला आणि ते आता अस्तित्वात नाहीत शेवटचे म्हणजे इतर कंपन्या चौकटीबाहेर गेल्या आहेत पण व्हिडिओकॉन आणि ओनिडा या दोन कंपन्या त्यांचा शेवटचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांना काही भविष्यकाळ आहे असे मला दिसत नाही म्हणजेच भविष्यात त्यांना बाजारपेठेतुन बाहेर जावे लागेल तर याचा अर्थ असा की यशस्वी होणे किंवा अपयश यावर अवलंबून आहे की जर आपण वेळेत चांगली काळजी घेतली तर त्याचे यश किंवा अपयश यावर अवलंबून असते आपण एखाद्या देशात कार्यरत आहात किंवा काम करत आहात परंतु जर कोणी आपल्या देशात येऊन आपल्याला स्पर्धा दिली किंवा आपल्याला आव्हान दिले आणि जर ते नवीन उत्पादन चांगले उत्पादन चांगली सेवा घेऊन पुढे आले आणि जर ते ग्राहकांना चांगल्या उत्पादनांची सेवा देण्यास किंवा ऑफर देण्यास सुरुवात केली तर निश्चितपणे आपले विद्यमान ग्राहक आपले पूर्वीचे ग्राहक होतील कारण त्यांच्याकडे सर्वोत्कृष्ट उत्पादन खरेदी करण्याचे कारण आहे त्यांच्याकडे कारण आणि अधिकार देखील आहे सर्वोत्कृष्ट उत्पादन खरेदी करणे हा ग्राहकाचा अधिकार देखील आहे जर आपण त्यांची उत्कृष्ठ उत्पादनांची गरज भागवू शकत नाही तर आपल्याला व्यवसायात येण्याचा अधिकार नाही म्हणून हे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात घडले आहे मी स्टीलची कथा सांगितली मी जलविद्युत उपकरणांची कहाणी सांगितली मी इलेक्ट्रॉनिक्स मार्केटची कहाणी सांगितली आणि आता तुम्ही सेवा क्षेत्रातील मोबाइल टेलिफोनिकबद्दल विचार करा त्या काळात बीएसएनएल किंवा दूरध्वनीचा दूरध्वनी विभाग या देशातील एकमेव सेवा प्रदाता होता परंतु खासगी क्षेत्रातील सहभागासाठी दूरसंचार क्षेत्र उघडल्यानंतर ही सेवा बर्याच जणांकडून देण्यात आली आज पहा बीएसएनएल कुठे आहे ही तोट्याची कमाई करणारी कंपनी आहे आणि मी म्हणेन की ही नफा मिळवणारी कंपनी जरी असली तरी मोबाइल टेलिफोनीमध्ये त्यांचे कोणतेही स्थान किंवा अस्तित्व टिकून राहिलेले नाही खासगी क्षेत्रातील खेळाडूंनी मोबाइल टेलिफोनी पूर्णपणे ताब्यात घेतले आहे जे लोकांना चांगली सेवा देतात आणि तेही अत्यंत स्पर्धात्मक किंमतींवर आणि रिलायन्स जिओच्या ओघानंतर आम्ही बाजारात क्रांती पाहिली आहे आणि बीएसएनएल जवळपास संपला आहे लँडलाईन टेलिफोनमुळेच त्यांचे अस्तित्व आणि जीवन निर्वाह आहे परंतु आपण मोबाईल टेलिफोनबद्दल बोलल्यास सेवेची गुणवत्ता पहा ते लोकांकडून आकारत असलेल्या किंमतीकडे लक्ष द्या आणि विक्री नंतरच्या सेवा हे सर्व अगदीच खराब आहे आणि लोकांना त्यांच्याबरोबर पुढे जाण्याची इच्छा नाही तर प्रत्येक बाजारात ते घडते आणि आपण तेथे बाजारात असाल आणि स्पर्धात्मक रहायचे असेल तर आपल्याला ग्राहकांबद्दल विचार करावा लागेल प्रत्येक वेळी जेव्हा आपण ग्राहकांना एक नाविन्यपूर्ण उत्पादन अत्यंत किफायतशीर उत्पादन आणि खूप खर्च प्रभावी उत्पादन देतो विशेषत अशा अर्थव्यवस्थेमध्ये जी मूल्य संवेदनशील अर्थव्यवस्था आहे जसे कि भारत सर्व विकसनशील अर्थव्यवस्था आणि सर्व उदयोन्मुख अर्थव्यवस्था या किंमत संवेदनशील अर्थव्यवस्था आहेत या अर्थव्यवस्थेतल्या लोकांची उत्पन्नाची पातळी खूपच कमी आहे गुणवत्तेसह किंमतीत जर थोडीशी कपात केली तर लोक त्याचे स्वागत करतील आणि त्यांना असे एखादे उत्पादन हवे आहे जे किंमतीत खूप स्पर्धात्मक असेल किंमतीत कमी असेल आणि जर ते उत्पादन बाजारात उपलब्ध असेल तर लोकांना त्यासाठी जायचे आहे मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगेन येथे निरमा नावाचे एक उत्पादन आहे वॉशिंग पावडर विभागात आमच्याकडे निरमा नावाचे एक उत्पादन आहे आणि निरमा 1982 मध्ये बाजारात आले आणि आज निरमा एक आंतरराष्ट्रीय कंपनी बनली आहे आणि निरमा चे अस्तित्व अनेक क्षेत्रांमध्ये आहे सौंदर्यप्रसाधने डिटर्जंट्स असे अनेक क्षेत्र आहेत नंतर ते ग्राहक क्षेत्रात आहेत आणि आता ते शिक्षण क्षेत्रातही आहेत एकट्या व्यक्तीला म्हणजेच करसनभाई ज्यांना 1982 मध्ये वॉशिंग पावडर बनविण्याची कल्पना होती कारण 1982 मध्ये HUL म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड नावाच्या कंपनीचा डिटर्जंट बाजारात सर्वात जास्त हिस्सा होता डिटर्जंट्सच्या बाबतीत ग्राहकांची गरज भागवण्यासाठी त्यांच्याकडे दोन उत्पादने होती प्रीमियम विभागातील लोकांसाठी एक सर्फ नावाचे उत्पादन होते जे आजही वापरले जाते पुन्हा खालच्या लोकांकरिता ज्या लोकांचे उत्पन्न मर्यादित असते त्यांच्यासाठी सनलाईट नावाचे उत्पादन होते परंतु त्या वेळी हे दोन्ही उत्पादने या देशातील जनतेच्या आवाक्याबाहेरचे होते कारण उत्पादनाच्या किंमती ज्या चार्ज केल्या जात होत्या जरी ते चांगल्या प्रतिचे उत्पादने असली तरी जी किंमत त्या वेळी आकारली जात होती लोक ते उत्पादन खरेदी करू शकले नाहीत आणि त्या उत्पादनांचा वापर करू शकले नाही त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश लोक खेड्यात कपडे धुण्यासाठी कास्टिक सोडा वापरत होते हे एक अत्यंत कठोर उत्पादन आहे ज्यामुळे उत्पादनाचे जीवन उत्पादनाची गुणवत्ता कमी होते परंतु बाजारात कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आणि एचयूएल किंवा एचएलएलचे उत्पादनाच्या किंमती लोकांच्या आवाक्यात नव्हत्या म्हणून किंमतीचा विचार करता लोक ते कास्टिक सोडा वापरायला बांधील होते मग कारसनभाईंनी विचार केला भारतातील लोकांची गरज त्यांना समजली त्यांनी या उत्पादनाचा विकास करण्यास सुरवात केली आणि अत्यंत प्रभावी आणि कार्यक्षम उत्पादन विकसित करण्यास ते यशस्वी ठरले आणि पहिल्यांदा त्यांनी निरमा वॉशिंग पावडरची निर्मिती केली त्यांनी त्यांच्या जवळील मित्र आणि नातेवाईकांना हे वितरण करण्यास सुरूवात केली त्याचा परिणाम खूप चांगला झाला आणि मग तो त्याच्या जवळच्या लोकांना आणि त्याच्या ऑफिसमधील आणि आसपासच्या रस्त्यावर आणि इकडे तिकडे देऊ लागला सुरुवातीला त्यांनी हे जिओसारखे विनामूल्य उत्पादन म्हणून केले जिओची रणनीती एकट्या कारसनभाईंनी स्वीकारली आणि प्रत्येकाने सांगितले की निकाल खूप चांगले आहेत उत्पादन खूप चांगले आहे आपण त्यास उत्कृष्ट उत्पादन म्हणू शकता आणि या निकालांनी त्याला उत्तेजन मिळाले त्याने मोठ्या स्तरावर त्याचे उत्पादन सुरू केले आणि विक्री सुरू केली तेव्हा त्या वेळी त्याने 1 किलो निरमा वॉशिंग पावडरची किंमत 10 रुपये निश्चित केली आणि त्यावेळी एचयूएलचे उत्पादन निश्चितपणे उपलब्ध नव्हते त्यावेळी सनलाईट सुद्धा 10 रुपयांना उपलब्ध नव्हते त्यावेळी ते 10 रुपयांपेक्षा जास्त होते म्हणून जेव्हा जेव्हा लोकांना पाहिले की 1 किलो वॉशिंग पावडर 10 रुपयांना उपलब्ध आहे आणि त्याने व्यावसायिकपणे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेची सेवा करण्यास सुरुवात केली तेव्हा लोकांनी उत्पादनाचे स्वागत केले लोक पूर्णपणे बाहेर आले आणि त्यांनी उत्पादनास पाठिंबा दर्शविला उत्पादनाचे स्वागत केले आणि आज तुम्ही पहाल निरमा आता सर्वत्र आहे ते देशातील बर्याच क्षेत्रांमध्ये आहेत आणि निरमा आता आंतरराष्ट्रीय कंपनी बनली आहे 1982 मध्ये कमी कालावधीत प्रारंभ झाला आणि आज आम्ही 2018 मध्ये आहोत तर 35 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत कंपनीचा आकार आणि वाढ किती आहे ते पहा तर निरम्याच्या यशाचे रहस्य म्हणजे काय ते म्हणजे त्याचे मूल्य आहे तेच लोकांच्या किंमतीत उत्पादन कसे विकसित केले गेले आणि लोकांच्या गरजा कशा पुरविल्या जर आपण बाजाराची काळजी घेत आहोत आणि लोकांच्या गरज लक्षात घेत असु तर नक्कीच लोक प्रतिसाद देतात शेवटी कोणत्याही व्यवसायातील यश किंवा त्याचे अपयश हे आपण तयार करीत असलेल्या उत्पादनाच्या किंमतीवर आपण लोकांकडून घेतलेल्या किंमतीवर आणि आपण त्यातून मिळविलेला नफा यावरती अवलंबून असते म्हणून जर तुम्ही खूप स्पर्धात्मक असाल जर cost कमी असेल आम्ही ठरवलेली किंमत कमी असेल तर तुम्हाला लोक बाजारात स्वीकारतील याचा अर्थ भिन्न विभाग आहेत प्रीमियम विभाग देखील असे करतात की लोक काही वेळा महाग उत्पादन देखील खरेदी करतात परंतु आपल्याला उत्पादनाशी गुणवत्ता किंवा गुणवत्तेसह किंमत जुळवली पाहिजे तो विभाग तिथेही आहे भारतातही प्रीमियम विभाग आहेत जेव्हा आम्ही कार विकत घेतो तेव्हा आम्ही छोट्या कार खरेदी करतो तसेच मध्यम आकाराच्या कारसुद्धा खरेदी करतो आम्ही मोठ्या कार तसेच प्रीमियम कारही खरेदी करतो विभाग तेथे आहेत परंतु या देशाच्या संपूर्ण भागात मोठा विभाग म्हणजे लहान कारची बाजारपेठ म्हणूनच 80 च्या दशकाच्या सुरूवातीस मारुती पहिल्यांदा लहान मोटारी घेऊन आली मारुतीचे ते यश होते की त्यांनी प्रथमच भारतीय बाजारात फक्त 40000 रुपयांना मारुती 800 कार आणली ती जुनी कार फक्त 40000 रुपयांना बाजारपेठेत उपलब्ध होती तर फक्त 40000 रुपयांमध्ये एका कारच्या लक्झरीचा आनंद घेता येत होता म्हणजे लोकांनी याबद्दल कधीही विचार केला नव्हता परंतु जेव्हा मारुती सुझुकीच्या संयुक्त उपक्रमामुळे हे शक्य झाले तेव्हा लोक खूप आनंदी झाले लोकांनी मोटारी खरेदी केल्या त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज भारत अशी बाजारपेठ बनली आहे जी छोट्या मोटारींचा बाजार म्हणून ओळखली जाते भारतात कार्यरत सर्व कंपन्या जरी ते दुसर्या देशाच्या अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या आणि प्रीमियम सेगमेंट कार तयार करीत आहेत उदाहरणार्थ आम्ही होंडाबद्दल बोलतो होंडा अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी अमेरिकन बाजारासाठी जपानी बाजारपेठेसाठी युरोपियन बाजारासाठी वेगवेगळ्या कारची निर्मिती करीत आहेत परंतु ते भारतासाठी वेगवेगळ्या कार तयार करीत आहेत जागेच्या समस्येमुळे लहान मोटारी खूप लोकप्रिय झाल्या आहेत तर दुसरी गोष्ट म्हणजे कारची किंमत आणि उत्पादनाची किंमत याचा अर्थ असा की शेवटी यशस्वी होणे किंवा व्यवसायाचे अपयशी होणे हे आपण तयार करीत असलेल्या उत्पादनाची किंमत आणि आम्ही ज्या किंमतीवर लोकांपर्यंत पोहोचत आहोत यावर अवलंबून असते यश हे विक्री आणि नफ्यावर अवलंबून असते तर जर काॅस्ट नियंत्रणात असेल तर प्राइस देखील खरेदीदारांच्या नियंत्रणाखाली असेल आपलं मार्जिनही अबाधित असेल म्हणजे त्याचा अर्थ आपली वाढ देखील अबाधित असेल म्हणूनच हे काॅस्ट शीट आणि किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व याबद्दलचा हा एक पाया आहे की आपण किंमतीवर नियंत्रण ठेवल्यास ते आपल्या सर्वांसाठी आणि सर्व व्यवसायांसाठी किती प्रभावी आणि उपयुक्त आहे आणि शेवटी खर्च कसा नियंत्रित करावा मी आधीच्या वर्गातही काॅस्ट शीट बद्दल चर्चा केली आहे आणि पुढच्या वर्गात आपल्याकडे काही काल्पनिक समस्या लहान आणि सोप्या समस्या असतील जिथे आपण काॅस्ट शीट कसे तयार करावे आणि कंपनी किंवा संस्थेच्या व्यवस्थापनाद्वारे धोरणात्मक निर्णयासाठी ती माहिती कशी वापरावी याबद्दल शिकू हे सर्व मी पुढच्या वर्गात आपल्याशी चर्चा करीन खूप खूप धन्यवाद